सर्वांना नमस्कार आपण या कोर्सच्या शेवटच्या वर्गात पोहचलो आहोत आणि या आठवड्यात आपण मेमरीवर चर्चा करीत आहोत तर मागील वर्गात आपण पीरॉम म्हणजे प्रोग्रामेबल रीड ओन्ली मेमरीबद्दल चर्चा केली होती तर त्यामध्ये आपण पाहिले होते की एन्ड प्लेन निश्चित असतात त्यामुळे प्रत्यक्षात ते डीकोडर चे काम करतात आणि ओआर प्लेन प्रोग्रामेबल असतात तर आज आपण या प्रोग्राम करण्यायोग्य लॉजिक कुटुंबाच्या काही इतर गोष्टींबद्दल बघूया तर ते आहेत प्रोग्रमेबल अॅरे लॉजिक पीएएल प्रोगेमेबल लॉजिक अॅरे पीएलए तसेच पीएएल आणि पीएलएचा वापर करून आपण एकाधिक आऊटपुट कसे प्राप्त करू शकतो ते आपण काही उदाहरणांच्या साहाय्याने बघूया आणि मग आपण सीपीएलडी म्हणजे कॉम्प्लेक्स प्रोग्रामेबल लॉजिक डिवाइस आणि एफपीजीए म्हणजे फील्ड प्रोग्रामेबल गेट अॅरे या दोन संकल्पने बद्दल एक आढावा घेऊया तर मागील वर्गात आपण पीरॉम बद्दल आधीच चर्चा केली आहे तर पीरॉममध्ये आपण अश्याप्रकारची रचना पाहिली होती तर हे 3 इनपुट आहे जे 8 गेट्सना दिले जाते तर इथे खरं तर एक डीकोडर सारखे काम करीत आहे आणि सर्व मिनिटर्स तयार करते आणि या ऑर प्लेनमध्ये आपल्याला पाहिजे असलेल्या कनेक्शनवर अवलंबून आणि आपल्याला पाहिजे असलेल्या इंटरकनेक्शनवर अवलंबून हे फ्युसिबल लिंक्स प्रोग्राम केले जाऊ शकते काही लिंक्स राहू शकतात आणि काही लिंक्स जळून खाक होऊ शकतात आणि आपण काही इतर प्रकार देखील पाहिले आहेत जसे कि इप्रॉम इइप्रोम परंतु ही बाजू निश्चित असते आणि ही बाजू प्रोगेमेबल असते तर असे निश्चित अँड अॅरे आणि फ्यूसिबल ऑर अॅरे प्रोम मध्ये म्हणजे प्रोग्रामेबल रीड ओन्ली मेमरी मध्ये असतात तर पीएएल म्हणजे प्रोगेमेबल अॅरे लॉजिकमध्ये ऑर अॅरे निश्चित असतो हे म्हणजे प्रॉडक्ट टर्म्स निश्चित असतात आणि ऑर ला हे इनपुट अँड गेट कडून मिळते इथे आपण काय करू शकतो तर अँड गेटच्या प्लेन ला प्रोग्राम करू शकतो हा मुद्दा तुम्हाला कळला नं तर त्याद्वारे आपण विविध प्रकारचे प्रॉडक्ट टर्म तयार करू शकतो जे विविध प्रकारच्या आउटपुट साठी एसओपीमध्ये जोडले जाते अश्याप्रकारे तुम्ही विविध फंक्शन्स तयार करू शकता आणि जर ही मेमरी सारखी वापरायची असेल तर यापैकी प्रत्येक आउटपुट एक विशिष्ट मेमरी बिट असू शकतो जेणेकरून हा भाग म्हणजे मेमरी व्हॅल्यू आणि फंक्शन आउटपुट दरम्यानचे संबंध असेल आणि पीएलए मध्ये म्हणजे प्रोगेमेबल लॉजिक अॅरे मध्ये दोन्ही अँड अॅरे आणि ऑर अॅरे प्रोग्राम करण्यायोग्य असतात म्हणजे प्लेन ची ही बाजू तसेच ही बाजू हे म्हणजे दोन्ही प्लेन आपण प्रोग्राम करू शकतो तर तुम्ही एन्ड प्लेन चा योग्य वापर करून प्रोग्रामिंगद्वारे आपल्या पसंतीच्या प्रॉडक्ट टर्म तयार करू शकता आणि मग तुम्ही त्यांना ऑर प्लेनच्या प्रोग्रामिंगद्वारे योग्यरित्या कनेक्ट करू शकता तर हे पीएलए म्हणजे प्रोगेमेबल लॉजिक अॅरे असे आहेतर ही निर्मात्याने दिलेली भिन्न नावे आहेत आणि तीच पाठ्यपुस्तकांमध्ये पुढे आणली आहेत तर आपण एक विशिष्ठ पीएएल रचना बघूयातर इथे एक छोटेसे उदाहरण बघूया वास्तविक पीएएल सर्किट बरेच जटिल असल्यामुळे त्याबद्दल चर्चा करणे कठीण होईल तर आपण येथे काय पाहू शकतो तर इथे असे 4 इनपुट आणि त्यांची नावे एक शून्य ए 1 ए 2 आणि ए 3 असे आहेत आणि इथे 4 आउटपुट आहेत डी शून्य डी 1 डी 2 डी 3 आणि आपण इथे पाहू शकता त्याशिवाय डी 1 डी 2 डी 3 कोणासाठीच असा अभिप्राय इथे नाही आणि ही ऑर बाजू त्यापैकी प्रत्येक ऑर गेटला तीन वेगवेगळ्या अँड गेट्सपासून तीन इनपुट येत आहेत तर म्हणूनच याला तीन वाइड एंड ऑर् अरे विभाग म्हणतात आपल्याकडे 4 आउटपुटसाठी असे 4 आहेत तर या प्रत्येक विभागासाठी आपण जास्तीत जास्त तीन प्रॉडक्ट टर्म मिळवू शकतो जेणेकरून ते निश्चित ऑर प्लेन असेल परंतु प्रॉडक्ट टर्म प्रोग्राम केली जाऊ शकतो आणि ज्यासाठी हे 4 इनपुट लाईन तुम्ही इथे पाहू शकता आणि तर या ए इनपुटचे हे पूरक आहे आणि एक शून्य लाईन आहे ए शून्य बार लाइन आहे अश्या दोन्ही इथे उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे A1 साठी इथे बघू शकता ही ए 1 उभी लाईन आहे आणि ही ए1 बार आहे त्याचप्रमाणे ए 2 आणि ए 2 बार ए 3 आणि ए 3 बार आहेत याव्यतिरिक्त आउटपुटपैकी एकाचा अभिप्राय वापरण्याच्या शक्यतेमुळेया कॉन्फिगरेशनमध्ये ही डी 0 आणि डी 0 बार देखील उपलब्ध आहे तर येथे प्रत्येक अँड गेटला दहा प्रोग्राम करण्यायोग्य इनपुट कनेक्शन मिळाले आहेत तर जेव्हा आपण प्रोग्रामिंग करत असतो तेव्हा यापैकी कोणते कनेक्शन कायम ठेवायचे आणि कोणते कनेक्शन हटवायचे याचा विचार करतो तर केवळ हे प्लेन आपण प्रोग्राम करण्यास सक्षम आहोत आता याव्यतिरिक्त आपण एक व्यावहारिक पीएएल आयसी आय सी 16 एल 8 आणि इथे जे दाखवले आहे त्याची चर्चा करू इच्छितो ते म्हणजे कारण आपण आधीच म्हणते होते की व्यावहारिक आय चे स्वरूप जटिल असतात तर यास 10 डेडिकेटेड इनपुट आणि 8 ट्राय स्टेटड आउटपुट असतात ट्राय स्टेटेड म्हणजे असे आउटपुट जे लॉजिक लो लॉजिक हाय आणि उच्च प्रतिबाधा उत्पन्न करू शकते तर 8 ट्राय स्टेटड आउटपुट हे काही आऊटपुट एनेबल वर अवलंबून असतात आणि त्यापैकी 6 असे अभिप्राय ला जोडून असतात तर येथे या विशिष्ट आयसीच्या लेआउटच्या एका भागामध्ये आपण पाहू शकतो तर हे असे आउटपुट आहे आणि याला कोणताही अभिप्राय नाही जे पण आपण येथे पाहत आहेत तो एक इनपुटचा एक भाग आहे म्हणजे आपण त्याकडे दुर्लक्ष करू शकतो आणि येथे आपण पाहू शकता की हे आउटपुट आहे जे या विशिष्ट स्तंभात आहे ते एक इनपुट म्हणून यास परत जोडलेले आहे आता त्याशिवाय आपण काय पाहू शकता याचा आय स्ट्रोक ओ असा उल्लेख केला आहे तर याचा अर्थ असा की या आय चा इनपुट म्हणून देखील वापर केला जाऊ शकतो जी या अँड प्लेन प्रोग्रामिंग ला इनपुट म्हणून दिले जाईल तर आपल्या गरजेनुसार आपण त्याचा वापर आय किंवा ओ म्हणून करू शकतो आता पीएएल च्या सहाय्याने एकाधिक आउटपुट फंक्शनची प्राप्ती कशी होते ते पाहूया त्यासाठी आपण येथे एक उदाहरण घेतले आहे तर या उदाहरणामध्ये आपण डब्ल्यू एक्स वाय आणि झेड हे चार फंक्शन्स विचारात घेत आहे आणि ही संबंधित मिनटर्म जी एसओपी रीयलायझेशन मध्ये जोडली जात आहेत तर डब्ल्यूला 2 12 13 एक्सला 7 8 9 10 11 12 13 14 15 वाय ला 0 2 3 4 5 6 7 89 10 11 15 मिळाले आहेत आणि झेडला 1 2 8 12 13 हे मिनटर्म्स मिळाले आहेत W ∑ m21213 X ∑ m789101112131415 Y ∑ m02345678101115 Z ∑ m1281213 तर हे समजून घेण्यासाठी आपण काय करावे प्रथम या प्रत्येक फंकशन ला आपण स्वतंत्ररित्या कमी करू या ज्यासाठी आपण 4 व्हेरिएबल करनॉग नकाशा वापरू शकतो तर तेथे 4 व्हेरिएबल्स आहेत त्या प्रत्येकाचे नाव डब्ल्यू एक्स वाय झेड असं ठेवूया चार व्हेरिएबल्सचे फंक्शन म्हणून विचारात घेऊ आपण त्यांना ए बी सी डी असे नाव सुद्धा देऊ शकतो तर त्या चार व्हेरिएबल करनॉग मॅपद्वारे आपण एक लहान सादरीकरण करू शकता आणि आपण आपण पाहू शकता की ही चार सादरीकरणे असे होतील आता जर इथे जे डब्ल्यू मध्ये दिले गेले ते पीएएल च्या मदतीने लक्षात घ्यायचे असेल तर आपलाल्याला चार व्हेरिएबल्सची दोन प्रॉडक्ट टर्म आवश्यक आहेत तर चार व्हेरिएबल्स ए0 ते ए3 आहेत ज्याला आपण एबीसीडी असे नाव देतो आणि या ए ए बार बी बी बार सी सी बार डी डी बार संबंधित टर्म्स असतील आणि आपण दोन प्रॉडक्ट टर्म्स ए बी सी प्राइम सारख्या उत्पन्न करू शकतो तर ए राखून ठेवला आहे आणि हे कनेक्शन बी आणि सी बार तर हे तीन म्हणजेच हे तीन इनपुट आणि गेट आहे तर आपण हे कनेक्शन अश्या प्रकारे सुद्धा दाखवू शकतो इथे एकाच दिसते परंतु प्रत्यक्षात तीन इनपुट आहेत तर मुळात हे ए बी आणि सी बार आहे जे या अँड गेटद्वारे तयार केले जात आहे तर हे ए बी सी बार आहे हा अँड गेट ए बार बी बार सी तयार करीत आहे ही सी लाइन आहे जी आपण पाहू शकता आणि डी बार आहे तर हा दुसरा गेट हा ए बार बी बार सी आणि डी बार तयार करीत आहे आणि सध्या तिसऱ्या गेटची सध्या गरज नाही म्हणून आपण कोणतेही कनेक्शन दर्शवत नाही म्हणून ते आउटपुट नेहमी 0 असते कारण कोणतेही कनेक्शन नसते तर अशाप्रकारे आपण डब्ल्यू उत्पन्न करू शकतो त्याचप्रमाणे एक्सला अशा दोन पदांची आवश्यकता आहे एक आहे ए दुसरी आहे बी सी डी तर हा तिसरा गेट एक्स मध्ये वापरला जात नाही वाईला1 2 3 असे तीन आवश्यक आहेत आणि अॅन्ड प्लेन प्रोग्रामिंग द्वारे यासाठी वैयक्तिक प्रॉडक्ट टर्म तयार करतो आणि वाय प्राप्त करतो आता झेड साठी लक्षात घेताच आपल्याला असे दिसून येते की 1 2 3 4 या चार प्रॉडक्ट टर्म आहेत आणि आपल्याकडे फक्त तीन अँड गेट्स ची आवश्यकता आहे इथे आपल्याला एका अँड गेट ची गरज आहे परंतु आपण बारकाईने पाहिले तर आपण पाहू शकता की या चार प्रॉडक्ट टर्म्स पैकी पहिल्या दोन टर्म एबीसी प्राइम आणि ए प्राइम बी प्राइम सीडी प्राइम हे आधीच डब्ल्यू मधून उत्पन्न होत आहे आणि आपल्याकडे हा एक अभिप्राय म्हणून वापरण्याचा पर्याय आहे तर जर आपण कनेक्ट केले आणि आपण या डब्ल्यू आणि डब्ल्यू बारचा वापर केला आणि डब्ल्यू कडून कनेक्शन घेतले तर या दोन अटी तयार होतील थर्ड प्रॉडक्ट टर्म एसीडी प्राइम आय मधून उत्पन्न करू शकतो हा सी प्राइम आहे आणि ही डी प्राइम आहे आणि शेवटचा ए प्राइम बी प्राइम सी प्राइम डी आहे नंतर या तीन टर्म्स एकत्रितपणे ऑर केल्या तर आपल्याला हे झेड मिळू शकते तर पीएएल बेस्ड रियलिझेशनमध्ये आपण डब्ल्यू आउटपुट कसे उत्पन्न होत आहे व आणि त्याची पुन्हा उपयोगिता कशी होते पाहू शकतो या उदाहरणात पहा फक्त असाच एक अभिप्राय उपलब्ध होता परंतु जे मागील स्लाइडमध्ये व्यावहारिक आयसीमध्ये दर्शविले होते तिथे एकापेक्षा जास्त अभिप्राय मिळू शकतात आणि त्यानुसार आय आपल्याला अशा सुविधा पुरवते तर आयसी 16 आर 6 ही आणखी एक व्यावहारिक आयसी आहे त्याला 8 समर्पित इनपुट 2 ट्रायस्टेड कंबिनेटोरियल आय ओ असतात आय ओ याचा अर्थ म्हणजे इथे इनपुट आणि आउटपुट दोन्ही आहेत म्हणून तेथे एक अभिप्राय आहे आणि 6 ट्रायस्टेड नोंदणीकृत आउटपुट आहेत तर ते कसे दिसतील तर इथे आऊटपुट आहे म्हणूनच येथे हे अँड गेट आहे आणि हा एन्ड प्लेन जो प्रोग्राम करण्यायोग्य आहे आणि हा इथे ऑर गेटशी कनेक्ट झाला आहे तर हे ऑर गेटचे आउटपुट फ्लिप फ्लॉपवर जाईल तर अशा फ्लिप फ्लॉप ची बँक इथे नोंदणीकृत आहे हे आपण बघू शकतो आणि त्यानंतर हे त्रिशंकू आहे आणि नंतर इथे आउटपुट उपलब्ध आहे पीएएल अशाप्रकारे आउटपुट उत्पन्न करतो आणि अशा पर्यायांसह पीएएल आऊटपुट विचारात घेतले जाते ज्याला आपण लॉजिक डिव्हाइस नावाचे मोठे कुटुंब म्हणून ओळखतो तर हे पीएएल आधारित पीएलडी आहेत जिथे या प्रकारच्या फ्लिप फ्लॉपचा वापर होतो ते सविस्तर आपण नंतर पाहूया आता पीएलए बघूया तर पीएलए म्हणजे प्रोग्रामेबल लॉजिक अॅरे आहे आणि यात दोन्ही अँड प्लेन ऑर प्लेन प्रोग्राम करण्यायोग्य असतात तर अशाप्रकारची एक व्यवस्था तुम्ही येथे पाहू शकता तर हे आय 0 आय 1 नंतर आय 2 आय 3 ते आय 15 पर्यंत म्हणजे तिथे 16 इनपुट आहेत आणि इथे अँड गेट्सची विशिष्ट संख्या असते तर येथील अँड गेट्स प्लॅन प्रोग्राम करण्यायोग्य आहे म्हणूनच आपसातील कनेक्शनसाठी तुम्ही पाहू शकता की झेनर डायोड आहे आणि तेथे फ्यूज आहे प्रारंभी इथे सर्व जागेवर असतात तर आपल्याला पाहिजे असलेल्या प्रॉडक्ट टर्मवर अवलंबून आपण इथे फ्यूज टिकवून ठेवू शकतो किंवा फ्यूज बरोबर बर्न करू शकतो आणि हा ऑर प्लेन आहे तर या विशिष्ट उदाहरणात पी शून्य पी 1 ते पी 47 आहे अश्या 48 प्रॉडक्ट टर्म उत्पन्न होत आहेत तर ही एक व्यावहारिक आयसी पीएलएस 100 आपण इथे घेतली आहे म्हणून ही प्रॉडक्ट टर्म ची संभाव्य संख्या आहे तर या प्रॉडक्ट टर्म ऑर गेट्सकडे जात आहेत तर इथे किती ऑर गेट्स लागतील तर इथे एस0 ते एस 7 पर्यंत असे 8 आउटपुट आहेत म्हणूनच याला 16 × 48 × 8 असेही म्हणतात इथे एक गोष्ट लक्षात घ्या की जर 16 इनपुटसह आपलयाला सर्व मिनीटर्स उत्पन्न करायच्या असतील तर इथे मिन टर्म्स ची संख्या 2 चा घातांक 16 इतकी असेल सध्या त्याबद्दल आपण बोलत नाही आहोत सध्या आपण रिअलायझेशन साठी लागणाऱ्या प्रॉडक्ट टर्म्स बद्दल बोलत आहोत आणि या विशिष्ट आयसीमध्ये वर प्लेन ट्रान्झिस्टरद्वारे तयार होते आणि नंतर फ्यूज कायम ठेवला जातो किंवा काढला जातो याव्यतिरिक्त आपण येथे पाहू शकता की ओआर गेट आउटपुट एक्स ऑर गेटमधून जात आहे आणि इथे जर इनपुटवर 0 असेल तर आऊटपुटमध्ये फक्त S0 असेल आणि जर 1 असेल तर एक्स ऑर च्या गुणधर्मानुसार आउटपुट मध्ये येथे एस 0 बार असेल तर ओआर गेट वरून जाणारे आऊटपुट हे पूरक किंवा अपूरक असु शकते म्हणूनच पीएलए प्राप्तीमध्ये आपण येथे पाहू शकतो की शेवटी इथे ट्रायस्टेटेड आउटपुट हा सुद्धा एक पर्याय आहे आता जर तुम्हाला पीएलए वापरून एकाधिक लॉजिक फंक्शन तयार करायचे असेल तर काय दृष्टिकोन असायला हवा तर आपण उदाहरण घेऊ मग ते आपल्याला बरोबर समजेल तर त्यासाठी येथे एक साधे उदाहरण बघूया तर एक फंक्शन एफ 1 तयार करायचे आहे ज्यात मिन टर्म 2 4 5 7 आणि एफ 2 मध्ये मिनटर्म 0 1 2 4 6 आहेत F1 ∑ m2457 F2 ∑ m01246 आता जर एफ 1 आपण त्यास करनौघ नकाशाच्या रूपात ठेवले तर ते असे काहीतरी दिसते तर आपण हे कमीतकमी कमी करत असल्यास अशा किती प्रॉडक्ट टर्म असतील तर तीन प्रॉडक्ट टर्म इथे असतील त्यातील ही एक आहे ही एक आहे आणि ही एक आहे बरोबर आणि जर आपण ते लिहिले तर इथे ही पहिली एबी बार आहे नंतर ही एसी आहे आणि तिसऱ्या गटात कोणाचाही समावेश करणे शक्य नाही तर तो आहे ए प्राइम बी सी प्राइम ठीक आहे आता जर एफ 2 साठी आपण करनौघ नकाशाच्या ठेवले तर 0 1 2 4 आणि 6 येथे असलेले हे पाच 1s आहेत आणि जर आपण त्यांना गटबद्ध केले तर आता तीन टर्म्स येत आहेत या तीन टर्म्स आपल्याला अश्या दिसतील तर त्यांच्यात कोणतेही आच्छादन नाही म्हणून येथे तीन वेगळ्या प्रॉडक्ट टर्म्स तयार केल्या पाहिजेत आणि येथे दोन पप्रॉडक्ट टर्म्स शब्द तयार करणे आवश्यक आहे आणि पाच प्रॉडक्ट टर्म्स उत्पन्न करणे आवश्यक आहे आणि नंतर त्यांना योग्य कॉल करणे आवश्यक आहे आता असे समजा की जर पीएलए चा आकार असा दिलेला असेल की आपल्याकडे पाच प्रॉडक्ट टर्म्स तयार करण्यासाठी इतकी अँड गेटची संख्या नाहीत तुम्हाला मुद्दा कळला का तर इथे निवडण्यामुळे आपण प्रॉडक्ट टर्म्स ची संख्या कमी करू शकतो आणि हीच मुळात गरज आहे आणि त्यासाठी आपल्याकडे पीएलए आऊटपुटला हे एक्स ऑर गेट आहे जे आउटपुट मिळविण्यासाठी एक पर्याय प्रदान करते कारण हे पूरक तसेच अपूरक असे दोन्ही प्रकारचे आउटपुट देते तर आपण या एफ 2 कडे पाहतो ज्याला तीन 0s वेगळ्या पद्धतीने प्राप्त झाले आहे तर F2 ऐवजी जर आपण F2 बारची प्राप्ती पाहात असाल तर तुम्हाला इथे तीन 1 मिळत आहेत आणि जेथे जेथे 1 पाहिजे 0 आणि जेथे 0 पाहिजे असेल तिथे 1 जे एफ 2 चे पूरक आहे म्हणून आता आपण इथे दोन प्रॉडक्ट टर्म्स तयार केल्या पाहिजेत आणि या रंगात इथे बघू शकता एक प्रॉडक्ट टर्म एसी आढळली आहे जी सामान्य आहे आणि आणखी एक प्रॉडक्ट टर्म आहे जी बीसी आहे तर एफ 2 प्राइमला ला एसी आणि बीसी मिळते आणि एफ 1 ला एबी प्राइम एसी आणि ए प्राइम बी प्राइम सी प्राइम आहे आणि त्यातील एसी ही सामान्य आहे तर एफ 1 आणि एफ 2 प्राइम लक्षात येण्यासाठी आपल्याला 1 2 3 4 प्रॉडक्ट टर्म निर्माण करणे आवश्यक आहे आणि जर तुम्ही ते योग्य प्रकारे केले तर फक्त 4 अँड गेट असलेले पीएलए लागतील आपल्याला पाच अँड गेट आवश्यक असलेल्या मोठ्या पीएलए कडे जाण्याची आवश्यकता नाही तर तुम्ही हे ए बी सी आणि ए प्राइम तयार करू शकता तर हे ए आहे आणि हे ए प्राइम आहे तर इथे या रेषा ए ए प्राइम बी बी प्राइम सी सी प्राइम अश्या तयार केल्या आहेत तर तुम्ही इथे ए आणि बी प्राइम एकत्रित तयार करू शकता आणि म्हणूनच हे दोन इनपुट अँड गेट आहे जेणेकरून तुम्हाला तिथेच जोडले जाणारे कनेक्शन माहित आहे तर हे ए बी प्राइम उत्पन्न करते एसी बीसी आणि अखेरीस हे ए प्राइम बी सी प्राइम तयार करते आणि नंतर तुम्ही यांना असे ऑर केल्यास हे ए बी प्राइम एसी आणि एबी निर्माण करेल तर हे दोन तीन तर हे F1 निर्माण करेल आणि हे F2 प्राइम उत्पन्न करेल आणि आता आपल्याकडे हे एक्सओआर गेट उपलब्ध आहे म्हणून एफ 1 च्या बाबतीत आपण फक्त 0 घेऊ तर ते एफ 1 असे जाईल आणि एफ 2 प्राइमच्या बाबतीत आपण इतर इनपुट 1 असे ठेवले तर ते एफ 2 प्रमाणे जाईल तर आपण अश्या प्रकारे प्रॉडक्ट टर्म्स ची संख्या कमी करण्यासाठी ही गोष्ट वापरु शकता कारण आधीच्या उदाहरणामध्ये 48 अँड गेट्स असतील आणि इनपुटची संख्या देखील 16 होती आणि संभाव्य संयोजन देखील होते इनपुट 2 चा घातांक 16 बरोबर इतका होता म्हणूनच आवश्यक प्रॉडक्ट टर्म्स च्या संखेसाठी साठी आपण पीएलएच्या या पैलूकडे पाहू शकतो जेथे पूरक आणि अपूरक आउटपुट चा पर्याय उपलब्ध आहेत तर पीएलएमध्ये आपण संयुक्त कमीतकमी होण्याची शक्यता पाहत आहोत आणि पीएएल मध्ये स्वतंत्र कमीकरण्याची पद्धत बघतो कारण तेथे कोणतीही सामायिक प्रॉडक्ट टर्म नव्हती तर आता आपण कॉम्प्लेक्स प्रोग्रामेबल लॉजिक डिव्हाइस च्या चर्चेकडे जाऊया त्याआधी आपण प्रोग्रामेबल लॉजिक डिव्हाइस असलेल्या मॅक्रो सेलबद्दल काय विचार करतो यावर नजर टाकू म्हणून आपण पूर्वी बघितले की इथे एन्ड प्लेन बघितले आहे तर एन्ड प्लॅन मधून हा ओआर गेट प्रॉडक्ट टर्म्स घेत आहे आणि या प्रॉडक्ट टर्म्स फ्लि फ्लॉप वर जातात तर या फ्लिप फ्लॉप वरुन त्या पुढच्या स्तरावर जाण्यासाठी आपण निवडू शकतो तर एकतर हे मूल्य किंवा क्यू मूल्य या मार्गाने किंवा इतर पद्धतीने अँड प्लेन वर जाऊ शकते बरोबर पूरक मूल्य किंवा इतर मूल्य आणि नंतर बफर आहे तर हे मूलत हे मॅक्रो सेल बनवते तर आपण फ्लिप फ्लॉपला बायपास करू शकता किंवा आपण फ्लिप फ्लॉपमधून आउटपुट घेऊ शकता जेणेकरून ही निवडलेली ओळ तुम्हाला पर्याय देते तर हा मूलतः एक मॅक्रो सेल आहे आणि प्रोग्रामेबल लॉजिक डिव्हाइस किंवा पीएलडीमध्ये जवळजवळ अश्या 8 ते 10 पेशी असतत् सामान्यत ही याची उदाहरणे आहेत 16 आर 8 22 व्ही 10 ही सर्व पीएल आधारित पीएलडी आहेत तर या प्रकारच्या पीएलडी प्रोग्रामेबल लॉजिक डिव्हाइसला साध्या पीएलडी किंवा एसपीएलडी देखील म्हणतात ज्याला अशा मॅक्रो सेलचा सेट आहे आणि हे पीएलडी सुमारे 10 ते 20 लॉजिक समीकरण व्यवस्थित हाताळू शकते कारण पेशींची संख्या त्या क्रमाने असते आता अधिक जटिल सर्किट्ससाठी आपण जे वापरतो त्याला कॉम्प्लेक्स प्रोग्रामेबल लॉजिक डिव्हाइस असे म्हटले जाते जे आपण वापरू शकतो आणि त्याला संक्षेपात सीपीएलडी असे देखील म्हणतात तर हे सीपीएलडी आहे जिथे एकाधिक पीएलडी एकमेकांशी जोडलेले आहेत तर ज्यासाठी या सीपीएलडीला दोन स्तरांची प्रोग्रामिंग आवश्यक आहे ते एक या पीएलडी प्रोग्रामिंगसाठी आहे दुसरे या इंटरकनेक्शन्ससाठी ज्या साठी इथे स्विचेस आहेत त्यांना प्रोग्राम करणे आवश्यक आहे जेणेकरून योग्य इंटरकनेक्शन केले जातील आणि यात ट्रान्झिस्टर स्विच म्हणून वापरले जातात आणि आय ओ ब्लॉकद्वारे इनपुट आउटपुट प्राप्त केले जातात जे बफरिंग करतात आणि व्यावहारिक सीपीएलडीएमध्ये 50 पर्यंत पीएलडी ब्लॉक असू शकतात उदाहरणांसाठी झायलिंक्स एक्ससी 952 डबल 8 मध्ये त्याला 16 ब्लॉक्स मिळाले आहेत आणि प्रत्येक ब्लॉकमध्ये 18 मॅक्रो सेल्स आहेत आपण म्हटल्याप्रमाणे या कोर्सच्या समाप्तीच्या दिशेने आहोत तर हे डिजिटल इलेक्ट्रॉनिक सर्किटच्या प्रगत स्तरावरील वापरासाठी आहेत परंतु या स्तरावर परिचय देणे चांगले आहे आणि जेव्हा आपण सीपीएलडीबद्दल बोलतो तेव्हा आपण अशाच दुसर्या आयसी च्या फॅमिली बद्दल बोलले पाहिजेते म्हणजे एफपीजीए तर हे फील्ड प्रोग्रामेबल गेट अॅरे आहेत आणि सीपीएलडीच्या मानाने प्रगत आहे सीपीएलडी मध्ये आपल्याला पॅकिंगची जास्त घनता मिळत नाही कारण त्याला मर्यादा आल्या आहेत म्हणून लोक पुढे गेले आहेत तर या एफपीजीएमध्ये कॉन्फिगर करण्यायोग्य लॉजिक ब्लॉक्स किंवा सीएलबी आहेत आणि प्रत्येक सीएलबी बर्याच वेगवेगळ्या इनपुटची कार्ये तयार करू शकतो तर हा एक विशिष्ट लॉजिक ब्लॉक आहे ज्याबद्दल आपण बोलत आहोत ज्यात बरेच इनपुट असू शकतात उदाहरणार्थ झायलिन्क्स एक्ससी 4000 मध्ये असे नऊ इनपुट असू शकतात आणि हे लॉजिक ब्लॉक आउटपुट उत्पन्न करण्यासाठी प्रोग्राम करण्यायोग्य लुकअप टेबल किंवा एलयुटी वापरतात एलयुटी सहभागी चलनासाठी कोणतेही लॉजिक कॉम्बीनेशन उत्पन्न करू शकते तर मग त्याचा अर्थ काय आहे ते पाहू या तर येथे तुम्ही पाहू शकता की 4 ते 1 मल्टिप्लेसर आहे आणि तेथे बी आणि ए असे दोन चल आहेत दोन व्हेरिएबल्स बी आणि ए च्या सहाय्याने आपण सुरुवातीला पाहिले होते की किती विविध कार्ये शक्य आहेत तर तुम्हाला एक शक्यता माहित आहे सर्व आउटपुट म्हणून बी आणि ए 0 0 0 0 0 ची चार संभाव्य प्रकरणे नंतर सर्व आउटपुट 0 0 0 1 नंतर 0 0 1 0 0 0 1 1 तर ही संभाव्यता आहे प्रकरणे म्हणून 2 चा घातांक 4 नाही तर 2 चा घातांक 2 वर 2 असे 16 कार्य करणे शक्य आहे तर 1 मल्टिप्लेसर आधारीत आपल्याला 2 व्हेरिएबल्सची लुकअप टेबल मिळेल तर हे बीए इनपुटवर 0 किंवा 1 असू शकते तर आपल्या आवश्यकतेनुसार आपण 0 किंवा 1 ठेवू शकता आणि या बीएच्या भिन्न मूल्यांसाठी 4 संभाव्य जोड्या 0 किंवा 1 घेतील आणि त्या विशिष्ट कार्याची खात्री पटेल तर या उदाहरणावरून आपल्या दिसते की लुक उप टेबल आधारित पूर्तता कशी होऊ शकते आता इंटरकनेक्षण ब्लॉक्समध्ये जे इंटरकनेक्षण आहेत त्या साठी इंटरकनेक्शन्स स्विच आहेत तर हे भिन्न लॉजिक ब्लॉक्स आहेत तर एकतर हे एसरॅम असू शकते किंवा अँटीफ्यूज टाइप असे काहीतरी परंतु अँटीफ्यूज टाइप स्विच अस्थिर नसतात परंतु त्यांना पुन्हा प्रक्रिया करता येणार नाही आणि जेव्हा एखाद्या विशिष्ट बाबतीत कमी प्रतिकार होत असेल तर ते ओपन सर्किट होते म्हणजे अगदी उच्च प्रतिकार असतो परंतु एसरॅम आधारीत एफपीजीए रीप्रोग्रामेबल असतो परंतु तो अस्थिर देखील असतो तर पॉवर चालू असताना या एसरॅम स्विचमध्ये आवश्यक मूल्ये लोड करण्यासाठी एक इप्रोम असतो म्हणूनच या काही मूलभूत गोष्टी आहेत आणि जेव्हा तुम्ही याच्या उच्च स्तरीय अभ्यासक्रमात वापर करता त्यावेळेस त्याला कसे प्रोग्राम करायचे ते शिकता येते आणि अधिक जटिल डिजिटल सर्किट एफपीजीए प्लॅटफॉर्मवर किंवा झायलिन्क्स प्लॅटफॉर्मवर तयार करता येतात तर यासह आपण आजच्या वर्गाचा निष्कर्ष काढतो तर आपण पाहिले आहे की पीरॉम च्या उलट पीएएल मध्ये निश्चित ऑर अॅरे आणि प्रोग्राम करण्यायोग्य अँड अॅरे आहे आणि पीएलएमध्ये दोन्ही ऑर आणि अँड अॅरे प्रोग्राम करण्यायोग्य आहेत आणि पीएएलद्वारे एकाधिक आऊटपुट प्राप्त करण्यासाठी वैयक्तिक मिनी मायझेशन आवश्यक आहे जे आधीपासूनच जाणलेल्या अभिप्राय आउटपुटमधून वापरण्याची शक्यता विचारात घेते आणि पीएलएसाठी आपण संयुक्त मिनी मायझेशन आणि प्रॉडक्ट टर्म चा पुनर्वापर करण्याचा विचार करतो प्रोग्राम करण्यायोग्य लॉजिक डिव्हाइस पीएलडीच्या मॅक्रो सेलमध्ये कॉम्बिनेटरियल लॉजिक एलिमेंट्स आणि फ्लिप फ्लॉप असतात हे साधी बुलियन समीकरणे जाणवू शकते बुलियन समीकरण आणि प्रत्येक पीएलडीमध्ये सामान्यत 8 ते 10 मॅक्रो सेल्स असतात आणि कॉम्प्लेक्स पीएलडी किंवा सीपीएलडीमध्ये परस्पर जोडलेले पीएलडी असतात आणि या इंटरकनेक्शन्सचे स्विचेस देखील प्रोग्राम करण्यायोग्य असतात पीएलडी स्विचशिवाय प्रोग्रामेबल एफपीजीए देखील असतात फील्ड प्रोग्रामेबल गेट अॅरेमध्ये कॉन्फिगर करण्यायोग्य लॉजिक ब्लॉक आणि ऑर सीएलबीचा समावेश आहे सीएलबी आउटपुट उत्पन्न करण्यासाठी लुक अप टेबल्सचा वापर करतो